नमस्कार मॉडेल 3 युनिट 17 मध्ये आपले स्वागत आहे जे टेल 2 कोर्सच्या अंतिम युनिटची रचना आहे आणि येथे आम्ही त्याचे शीर्षक दिले आहे तर मग शिक्षकांनी काय करावे आधीच्या युनिटमध्ये मेटाकॅग्निटिव्ह प्रदान केला ज्याला ADDIE म्हटले गेले आणि आम्ही ADDIE चे सर्व टप्पे पाहिले आता हे सर्व सादर केल्यावर शिक्षक काय करू शकतात पहिली प्रतिक्रियांपैकी एक म्हणजे हो हे ऐकून सर्व छान वाटले आहे परंतु माझ्या विशिष्ट निर्देशात्मक परिस्थितीत मी काय करू शकतो तर मग शिक्षक ज्या संदर्भात कार्यरत आहेत त्या आणि त्याच संदर्भात असे करणे शक्य आहे आपण हे समजून व जाणून घेण्याचा प्रयत्न करू या युनिटचा प्राथमिक परिणाम म्हणजे शिक्षक त्याच्या निर्देशात्मक परिस्थितीत काय करू शकतात हे समजून घेऊ निर्देशात्मक परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा समावेश असेल व्यवस्थापन विभाग प्रमुख विभाग ज्या प्रकारे आयोजित केला आहे आपल्याकडे संसाधने आहेत आपल्याकडे कोणत्या प्रकारचे वर्ग आहेत जे काय करायचे आहे ते ठरवते काही प्रक्रिया अत्यंत कठोरपणे परिभाषित केल्या जाऊ शकतात आणि आपल्याकडे संबंधित सर्व समस्या आहेत ज्या शिक्षकांना कार्य करण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतात या सर्व गोष्टी एखाद्या निर्देशात्मक परिस्थितीच्या शीर्षकाखाली ठेवता येतात शिक्षकांनी पहिली गोष्ट लक्षात घ्यावी की ते प्राथमिक बदल करणारे एजंट आहात शिक्षक विद्यार्थ्यांद्वारे शिकण्याची मुख्य सोय करणारे आहेत शिकण्याची सोय करणे हे त्यांचे मुख्य काम असूनही ते शिकण्याच्या सोयीसाठी कोणतेही प्रशिक्षण घेत नाहीत दुर्दैवाने भारत आणि इतर बर्याच देशांमध्ये जेव्हा एखादा उच्च शिक्षणात शिक्षक होतो तेव्हा शिक्षण आणि शिकवण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही जेव्हा आपण पदव्युत्तर पदवी घेतली तेव्हा आपण स्वत ला एखाद्या विषयात पात्र करतो तथापि एखादा विषय जाणून घेणे शिकण्याच्या सोयीच्या वास्तविक प्रक्रियेपेक्षा भिन्न आहे आपण प्रथम स्वत हे कबूल केले पाहिजे की आपण शिक्षण सुलभ करण्यास प्रशिक्षित नाही आणि आपल्याला हे शिकण्याची आवश्यकता आहे टेल मॉड्यूल 1 3 सर्व अभियांत्रिकी शिक्षकांना शिक्षणाच्या सोयीसाठी प्रशिक्षण घेतल्या गेलेल्या रिक्त पदांची पूर्तता करण्यासाठी समर्थन प्रदान करतो आपण भारतात अभियांत्रिकी शिक्षणाकडे पाहूया कारण आपण या संदर्भात कार्यरत आहोत अभियांत्रिकी शिक्षणासाठी भारतात तीन स्तरीय प्रणाली आहे विद्यापीठे आणि स्वायत्त विद्यापीठे स्वायत्त महाविद्यालये आणि स्वायत्त नसलेली महाविद्यालये असल्याचे मानले जाते खाजगी विद्यापीठांसह विद्यापीठे त्यांचे स्वतःचे प्रोग्राम डिझाइन करू शकतात ते त्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांची निवड करू शकतात आणि त्यांची स्वतःची परीक्षा इत्यादी घेऊ शकतात जरी स्वायत्त महाविद्यालय अद्याप विद्यापीठाशी संबंधित आहेत परंतु अभ्यासक्रम रचना अभ्यासक्रम आणि परीक्षा आयोजित करण्याच्या संदर्भात त्यांची स्वायत्तता आहे परंतु विद्यापीठाने त्यास संलग्न असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले आहे तर गैर स्वायत्त महाविद्यालये विद्यापीठांशी संलग्न आहेत आणि आपल्या सर्वांना माहितच आहे की प्रत्येक गोष्टीचा निर्णय मध्यवर्ती ठिकाणी घेतला जातो विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने अभ्यासक्रम तयार केला आहे परीक्षा विद्यापीठातर्फे केंद्रीय पद्धतीने घेतली जाते आणि सर्व प्रक्रिया मूल्यमापन निकालाची घोषणा एका मध्यवर्ती ठिकाणी केली जाते केंद्रीय अर्थसहाय्यित संस्था आयआयटीची आणि चांगल्या प्रतीच्या विद्यार्थ्यांचे आश्वासन देता अशा परिस्थितीत घडणारे शिक्षण आणि शिक्षण इतर संस्थांपेक्षा खूप वेगळे असते तथापि स्वयं वर्धित खासगी विद्यापीठे देखील भिन्न गुणवत्तेची असतात काही चांगले आहेत परंतु काही व्यावहारिकरित्या स्वायत्त महाविद्यालयांसारखे आहेत भारतातील 90 पेक्षा जास्त अभियांत्रिकी महाविद्यालये स्वयं वित्तपुरवठा करणार्या आणि स्वायत्त नसलेल्या संस्था आहेत आमचे लक्ष आता अशा शिक्षकांवर असेल जे स्वत ची वित्तपुरवठा असणाऱ्या गैर स्वायत्त संस्थांमध्ये काम करतात या स्वायत्त संस्थांचे स्वरूप काय आहे स्वायत्त नसलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची क्षमता आकलन क्षमता आणि प्रेरणा मोठ्या प्रमाणात असतात आपण निर्देशक म्हणून सीईटी रँकिंगकडे क्रमांक लागतो किमान आवश्यकता आता पूर्व विद्यापीठ स्तरावर 35 टक्के किंवा 40 टक्के गुणांसारखी खाली आली आहे त्यांचे प्रेरणा आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात भिन्न असतात आणि अशा परिस्थितीत स्वायत्त नसलेल्या संस्थांमधील अभ्यासक्रम आणि सूचना आयआयटी अभ्यासक्रमात अधिक सामग्री घालण्याचा प्रयत्न करतात जे त्यांच्या करण्याच्या अगदी उलट आहे उच्च शिक्षणाचे प्रेरणा आणि ज्ञान असामान्य संस्थांमध्ये बर्याच प्रमाणात बदलतो याचा अर्थ असा आहे की या गैर स्वायत्त संस्था शैक्षणिक विश्वस्त तयार करणार्या मोठ्या संख्येने लोकांनी नीट बसवल्या आहेत आपण त्यांची पार्श्वभूमी पाहिल्यास ती बदलते ते असू शकतात उद्योजक राजकारणी व्यावसायिक लोक त्यांना कोणत्याही नावाचे नाव द्या अशा प्रकारच्या सर्व संस्था आहेत ज्यांनी या संस्था स्थापन केल्या आहेत सर्व प्रथम ते संस्था का तयार करीत आहेत जरी ते कागदाच्या तुकड्यावर जे काही लिहित आहेत ते सर्व ठीक असू शकतात परंतु त्यांची वैयक्तिक प्रेरणा आणि त्यांचे उच्च शिक्षणाचे ज्ञान काय आहे उच्च शिक्षण नक्की काय आहे वेगवेगळ्या व्यवस्थापनांमध्ये ते बरेच बदलू शकतात एकदा संस्था तयार झाली आणि आर्थिक व्यवहार्यता आणि शिक्षणाची गुणवत्ता राखणे ही बर्याच संस्थांसमोर मोठी आव्हाने आहेत अशा दोन आवश्यकता आहेतः ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि शिक्षणाच्या गुणवत्तेचे आश्वासन असले पाहिजे या दोन गोष्टी घडवून आणणे अनेक स्वयं वित्त महाविद्यालयांसाठी एक आव्हान आहे 1990 च्या उत्तरार्धात आणि या 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात अभियांत्रिकी कार्यक्रमांना प्रचंड मागणी होती परंतु हळूहळू ठराविक काळाने अभियांत्रिकी कार्यक्रमांची मागणी कमी होत आहे कारण आजकाल बरीच व्यवहार्य कारकीर्द आहेत हे पर्यटन आतिथ्य व्यवस्थापन आरोग्य सेवा असू शकते मोठ्या प्रमाणात नोकर्या तयार केल्या जात आहेत त्या प्रमाणात अभियांत्रिकी कार्यक्रमांची मागणी कमी होत आहे यापैकी बर्याच संस्थांना हे आणखी एक आव्हान आहे तुमच्या लक्षात आले असेल की मागील 2 3 वर्षांत बरीच महाविद्यालये आधीच बंद पडली आहेत खासगी विद्यापीठे आणि स्वायत्त नसलेल्या महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांची प्राथमिक चिंता आर्थिक व्यवहार्यता आहे कारण त्यासाठी प्रवेश जास्त असणे आवश्यक आहे जोपर्यंत कमीतकमी हे 75 ओलांडत नाही त्यांच्याकडे आर्थिक व्यवहार्यतेशी संबंधित समस्या असतील त्यांना एआयसीटीई चांगली असेल तर ही प्रवेश अधिक असतील असेही या व्यवस्थापनांनी गृहित धरले आहे व्यवस्थापनाची ही सामान्य भावना आहे तर त्यांची अपेक्षा आहे की या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांनी कामगिरी करावी याचा अर्थ विद्यार्थ्यांची गुणवत्ता विचारात न घेता उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त असणे आवश्यक आहे यामुळे ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी खरोखरच संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील आहे व्यवस्थापन एचओडीद्वारे आपल्या अपेक्षा संप्रेषित करते साधारणपणे यामुळे काही अत्यंत कठोर प्रक्रिया उद्भवतात म्हणजेच शिक्षकास त्या संस्थेतून जे काही चालत आले आहे त्यापासून विचलित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही त्याला कोणत्याही गोष्टीचा प्रयोग करण्याची परवानगी नसते पुन्हा एकदा स्वायत्त नसलेल्या महाविद्यालयांच्या शिक्षकांकडे येताना शिक्षक बहुतेकदा संलग्न नसलेल्या स्वायत्त संस्थांची उत्पादने असतात त्यांच्या स्वत मध्ये भिन्न क्षमता आणि संप्रेषण क्षमता आहेत तथापि आपण ज्या प्रणालीपासून आलात त्यापेक्षा तुम्ही बरेच वेगळे असू शकत नाही आपल्यात अशी परिस्थिती आहे जेव्हा शिक्षक त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि संप्रेषणाच्या क्षमतेवर काही मर्यादा आणतात ते अयोग्य आहेत विशेषत शिकवण्याच्या बाबतीत आणि शिकण्याच्या बाबतीत ज्याचा आम्ही आधीच उल्लेख केला आहे कारण त्यापैकी कोणालाही कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नव्हती शिक्षकांना जादाभार प्रशासन आणि कागदपत्रांच्या क्रियाकलापात घालविला जातो ज्यामुळे बरेच शिक्षक नाराज आहेत या स्वायत्त नसलेल्या महाविद्यालयांमध्ये त्यांना अत्यंत मर्यादित वातावरणात काम करावे लागते या सर्व मर्यादांसह आम्ही म्हणतो की शिक्षक अजूनही शिक्षणाच्या गुणवत्तेत फरक करू शकतात आपण हे कसे करू शकता टेल कडून प्रदान केलेल्या काही घटकांचा वापर करा सुरूवातीस सकारात्मक वाटते की आपण 'इच्छित' आणि 'फरक' करू शकता जोपर्यंत आपल्याला सकारात्मक वाटत नाही तोपर्यंत आपण फरक करू शकत नाही आपणास आत्मविश्वास देखील असणे आवश्यक आहे की आपण फरक करू शकता आणि बरीच उदाहरणे आहेत आणि आपण एकटे नाही शिकवण्यात आणि शिकण्यात फरक करण्यासाठी आपण बर्याच लोकांना स्वतःहून पुढाकार घेतलेले पाहिले आहे शिक्षकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की मेंदू कसे कार्य करते आणि लोक कसे शिकतात हे आपल्याला अद्याप फारसे माहिती नाही काही मर्यादित ज्ञान आहे आणि हे देखील लक्षात घ्या की भावना शिक्षणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडतात आपण ते बाजूला ठेवू शकत नाही भावना एक प्रमुख भूमिका निभावतात ते कसे व्यवस्थित करावे आम्हाला माहित नाही परंतु कमीतकमी आपल्याकडे कबूल आहे की भावनांचा प्रभाव शिक्षणावर मोठ्या प्रमाणात आहे आपण शिक्षणावर प्रभाव पाडणार्या घटकांची ओळख पटविणे किंवा त्यांची यादी तयार करणे आणि त्यांची यादी तयार करून ज्या घटकांवर प्रभाव टाकू शकता ते ओळखणे आवश्यक आहे या सर्वांचा आपण प्रभाव घेऊ शकत नाही आपल्या संदर्भात आपल्या मर्यादांसह आपण प्रभावित करू शकत असलेले घटक ओळखा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की विद्यार्थी त्याचे स्वत चे ज्ञान तयार करतो बांधकामांद्वारे काही लोकांना ज्ञान उत्पादन असेही म्हणतात आणि हे रचनावादानुसार आहे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक माणूस आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वत चे विश्वदृष्टी तयार करतो पण शेवटी प्रत्येकाचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीपेक्षा वेगळे असते प्रत्येकजण आपले स्वत चे विश्वदृष्टी तयार करतो आणि ते सामाजिक संवादांद्वारे हे अधिक चांगले करू शकतात यालाच आम्ही टेल 1 सामाजिक रचनावाद म्हटले आहे पुन्हा आपण हे कबूल केले पाहिजे की विद्यार्थ्यांनी त्यांचे विश्वदृष्टी शिकणे आणि तयार करणे हे आहे एक खबरदारी आहे की आपले वैयक्तिक अनुभव सामान्य करण्यासाठी घाई करू नका हे व्यावहारिकरित्या सर्व लोक करतात असे म्हणावे की असे व्हायचे आहे आपल्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित बरीच मजबूत पदे घेऊ नका आपण केवळ शिक्षण आणि शिकण्याच्या क्रियाकलापांसाठी विभाग संस्थेच्या सहकाऱ्यासह आणि इंटरनेटवर गट तयार करता आपण शिकवत असलेल्या अभ्यासक्रमांचे प्रकार आपण सामायिक करीत असल्यास प्रत्येक कोर्ससाठी आपण एक गट तयार करू शकता जेथे आपण एकमेकांशी बोलू शकता एकमेकांशी सामायिक करू शकता एकमेकांचे मूल्यांकन करू शकता इत्यादी आपण एक गट तयार करू शकत असल्यास तो इतर मर्यादावर बर्याच प्रमाणात मात करण्यात मदत करेल एखादी व्यक्ती सामाजिक संवादांद्वारे अधिक प्रभावीपणे ज्ञान निर्माण करते आणि ती म्हणजे समूह क्रिया होय शिक्षक म्हणून आम्ही अध्यापन आणि शिकण्याच्या सर्व बाबींसाठी जबाबदार आहोत याचा अर्थ असा की कधीकधी आपल्याला वेळापत्रकात भाग घ्यावा लागेल कधीकधी आपल्याला समुपदेशनात भाग घ्यावा लागेल कधीकधी आपल्याला तक्रारीचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या समस्येचे प्रश्न प्रशासकीय समस्या आणि कागदपत्रांचे प्रश्न पहावे लागतील आपण असे म्हणू शकत नाही की ही सर्व अनावश्यक लादणे आणि आपला वेळ वाया घालवणे आहे एकदा आपण मानसिकरित्या हे मान्य केले की एक शिक्षक म्हणून आपण सर्व गोष्टींकडे जबाबदार आहात तर आपण किमान आपल्या नियमित क्रियाकलापांचा एक भाग म्हणून ही सर्व कामे कराल अशी कोणतीही गोष्ट आपल्यावर लादली गेलेली अतिरिक्त गोष्ट नाही कार्यक्रम विशेषत मुख्य अभ्यासक्रम ही विभागातील सर्व प्राध्यापकांची जबाबदारी आहे आपल्याला आपल्या विभागातील सहकाऱ्यांना संघाचे सदस्य म्हणून वागवावे लागेल याचा अर्थ असा की जेव्हा आपण कोर्स अभ्यासक्रम अभ्यासक्रम कोर्सचे डिझाईन करता तेव्हा ही विभागातील सर्व विद्याशाखांची जबाबदारी असते एक किंवा दोन व्यक्ती हा कोर्स शिकवतात असे नाही ही त्यांची जबाबदारी आहे कारण अभ्यासक्रमांमध्ये बरेच परस्परसंबंध आणि परस्पर निर्भरता आहेत ते हाताळावे लागतील आपण एक कोर्स ओव्हरलोड करू शकत नाही आणि काही दुसरा कोर्स लोड करू शकत नाही म्हणूनच आपल्याला कोअर कोर्सचा प्रश्न एक संघ म्हणून एकत्रित करावा लागेल आणखी एक चांगली पद्धत म्हणजे स्वतःची निरीक्षणे आणि चिंतन दस्तऐवजीकरण करणे आणि आवश्यक असल्यास सामायिक करण्यास तयार असणे आपल्या स्वत च्या नोट्स 'स्वतःला नोट्स' लिहा आणि नवीन पद्धतींचा प्रयत्न करा ज्यामुळे एचओडी आणि व्यवस्थापनाचा रोष ताबडतोब आकर्षित होऊ शकेल परंतु लक्षात घ्या की नवीन प्रयोग प्रथमच कार्य करत नाही सहसा ते करणार नाही कारण एकदा प्रयत्न करून घेतल्यानंतरच आम्हाला आपल्या प्रयोगाच्या परिणामांवर परिणाम करणारे सर्व घटक समजतील दुसऱ्यांदा जेव्हा आपण हे कराल तेव्हा आपण संपूर्ण प्रयोग समायोजित करण्यास किंवा या सर्व बाबी विचारात घेण्यास सक्षम व्हाल तर प्रथमच अयशस्वी झाल्यास प्रयत्न सोडू नका लक्षात घ्या की जास्तीत जास्त परिणाम मूल्यांकनद्वारे केला जाऊ शकतो आकलन प्रत्यक्षात आम्ही सांगितल्याप्रमाणे 'मूल्यांकन ड्राइव्ह शिकवते ' तथापि मूल्यांकन योजनेत कोणतेही बदल संस्थेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये केले जावेत आपण एका कोर्स किंवा एका प्रोग्रामसाठी आपली मूल्यांकन योजना वैयक्तिकरित्या बदलू शकत नाही आपल्याला आपली कल्पना उर्वरित प्राध्यापकांना विकावी लागेल या सर्वांनी सहमत असले पाहिजे एकदा ते मान्य झाल्यावर विद्यार्थ्यांना माहिती द्यावी लागेल आणि तयार केले जाईल की मग मूल्यांकन योजना काय असेल हे आश्चर्यचकित करणारे म्हणून त्यांच्याकडे टाकले जाऊ शकत नाही लक्षात ठेवा की आम्हाला एनबीएने दिलेल्या प्रोग्रामनुसार निकाल मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सुलभ करणे आवश्यक आहे ही आमची आवश्यकता आहे हे केवळ कागदाच्या तुकड्यावर लिहिण्यासारखे नाही एक शिक्षक म्हणून आपण असा विश्वास धरला पाहिजे की आपल्या सर्वांनी विद्यार्थ्यांसह कार्य केले पाहिजे जेणेकरुन आपण त्यांच्याशी पूर्णपणे सहमत असलात किंवा नसले तरीही एनबीएने दिलेल्या प्रोग्राम निकाल लावावेत लोक कसे शिकतात हे समजून घेण्यासाठी आणि अभियांत्रिकी शिक्षणाची शिकवण आपल्या स्वत मध्ये थोडा वेळ गुंतवून ठेवणे आवश्यक आहे आपल्याला इंटरनेटवर बरेच साहित्य उपलब्ध आहे आपण पुस्तकांमध्ये प्रवेश देखील मिळवू शकता कारण शिकवणे आणि शिकणे हा आपला व्यवसाय आहे आपण स्वतः हा विषय म्हणून शिकला पाहिजे एकदा आपल्याला संबंधित साहित्य वाचण्याची सवय झाली की आपण काय करीत आहात आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे त्यापेक्षा आपण बरेच चांगले काम करू शकाल चला शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र पाहू शिक्षकाने सर्वप्रथम स्वतःला स्वतःला लक्षात ठेवले पाहिजे किंवा ते आपण स्वतः विद्यार्थ्यांमुळे अस्तित्वात आहात जर विद्यार्थी तिथे नसतील तर शिक्षकांसाठी कोणतेही कारण नाही आमच्या नोकर्या विद्यार्थ्यांमुळे अस्तित्वात आहेत विद्यार्थी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करू शकतात परंतु एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या काही गटात संज्ञानात्मक क्षमता कमी असल्यास ते समस्या सोडविण्यास सक्षम नसतात त्यांना आव्हान म्हणून मानले पाहिजे परंतु विरोधकांनी असे म्हटले पाहिजे की त्यांना शिकण्यास रस नाही आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम करू शकत नाही शिक्षक हे पद घेऊ शकत नाही कारण मी म्हटल्याप्रमाणे विद्यार्थी अस्तित्वात असल्यामुळे शिक्षकांचे अस्तित्व आहे शिक्षकांनी त्यांच्याकडे असलेल्या विद्यार्थ्यांसह कार्य करणे आवश्यक आहे आणि आदर्श विद्यार्थ्यांची अपेक्षा करू शकत नाही कारण बर्याच वेळा शिक्षकांकडून असे ऐकले की समस्या त्यांच्या विद्यार्थ्यांची आहे आपणास माहित आहे की ते पुरेसे चांगले नाहीत त्यांना कठोर परिश्रम करण्याची इच्छा नाही आपण अशा टिप्पण्या कराल परंतु आम्ही अस्तित्वात आहोत कारण ते आमचे विद्यार्थी आहेत शिक्षकाने आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ज्या वयात ते आपल्याकडे येतात ते वय सुमारे 17 ते 21 आहे जे एक वाढते वय असते आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकता अभ्यासक्रमानुसार शिकण्याव्यतिरिक्त अनेक असतात ते त्यांच्या अटींवर जगाकडे पहात असतात विद्यार्थ्यांचा पाठपुरावा आणि एक्सप्लोर करायचा आहे अशा इतर बर्याच आवडी असतात कधीकधी ते अपयशी ठरतात आणि अडचणीत येतात आणि काही विद्यार्थ्यांना वाटते की ते चुकीच्या व्यवसायात आहेत ज्यासह पालक सहमत नसतील आपल्याकडे असे सर्व प्रकार आहेत जे त्या वयोगटासह येतील आणि शिक्षक संवेदनशील असले पाहिजेत आणि यासाठी कोणतेही सार्वत्रिक उपाय नाहीत शिक्षक काय करू शकतात आपण पाठपुरावा करु शकणार्या काही क्रियाकलापांना आम्ही टिप्स देतो सहकार्यांशी चर्चा करा आणि आपण शिकवत असलेल्या अभ्यासक्रमांचे संदर्भ आणि विहंगावलोकन लिहा कृपया ते दस्तऐवजीकरण करा आम्ही ADDIE च्या विश्लेषण टप्प्यात आधीच सांगितले आहे त्याप्रमाणे कोर्सचा संदर्भ आणि विहंगावलोकन काय आहे पुन्हा लिहा आवश्यक असल्यास कोर्स निकाल कारण बहुतेक बोर्ड ऑफ स्टडीज का संबोधित केले जात नाही नाही का ते आपल्या सहकार्यांच्या सहकार्याने ते समजून घेतले पाहिजे का आपले अभ्यासक्रम एडीडीईच्या चौकटीत बनवा आणि तेच दस्तऐवज करा वास्तविक स्वतः दस्तऐवजीकरण करण्याची प्रक्रिया ही शिक्षण प्रक्रिया आहे ते ओझे म्हणून पाहिले जाऊ नये दस्तऐवजीकरण शिकण्याच्या प्रक्रियेपैकी एक म्हणून पाहिले पाहिजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण इंटरनेट आणि सहकार्यांकडून घेतलेल्या इनपुटसह शिकवलेल्या सर्व कोर्ससाठी योग्य टॅगिंगसह करा आपल्याला हे उत्पादन विभागासह सामायिक करावे लागेल कारण जेव्हा प्रत्येक विद्याशाखेचा सदस्य बदलतो तेव्हा विभागाने हे संसाधन गमावत राहू नये चौरस शून्याने प्रारंभ होऊ शकत नाही स्वत ला व्याख्यानमालेपुरती मर्यादीत ठेवू नका जे एक मार्ग संप्रेषण आहे आम्ही ज्याविषयी बोललो आहोत अशा काही सूचनात्मक घटकांचा वापर करावा आपल्या आवडीचा काही सूचनात्मक दृष्टीकोन वापरुन आपण वर्गात फक्त एक मार्ग संवादाचा अवलंब करण्याऐवजी गोष्टींचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या पसंतीचा एक निर्देशात्मक दृष्टीकोन निवडा म्हणूनच प्रत्येक सीओ मध्ये सादर केलेल्या दृष्टिकोनातून किंवा आपण शोधलेल्या इतरांकडून समान शिकवणीचा दृष्टीकोन पाळण्याची गरज नाही आपल्या निवडीसाठी कारणे द्या सामायिक केली जाऊ शकते अशा फॉर्ममध्ये सूचना सामग्री व्युत्पन्न करा हे आम्ही शक्य असल्यास बर्याच कार्यशाळांमधून केले आहे परंतु ते समूह क्रियाकलाप म्हणून केले पाहिजे अपेक्षित असलेल्या नवीन ज्ञान आणि कौशल्यांमध्ये विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा आपण विद्यार्थ्यांना नवीन ज्ञानात कसे व्यस्त ठेवता काही क्रियाकलाप करणे थोडी चर्चा करणे 2 मिनिटांचे पेपर लिहिणे किंवा आकृती रेखाटणे किंवा एखाद्या गोष्टीचे अनुकरण करण्यात गुंतणे गुंतणे समाविष्ट आहे जर विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होत आहेत आणि ज्ञानासह संवाद साधत आहेत ज्ञानासह गुंतलेले असतील तर आपले लक्ष आणि सहभागास त्यांचे संपूर्ण लक्ष असेल एकदा त्यात सामील झाल्यावर ते अभ्यासक्रमाचा आनंद घेतील आणि हा सर्वात महत्वाचा आहे आपण आपल्या विद्यार्थ्यास नवीन ज्ञानासह कसे व्यस्त करता या काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला वाटत होत्या की शिक्षक अद्यापही करू शकतात त्यांच्यात असलेल्या शिक्षणविषयक परिस्थितीच्या सर्व मर्यादा असूनही आपण जे काही करता ते आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत थेट प्रतिबिंबित करतात कारण ते आपले लक्ष्य आहेत आणि ते आपले कर्तव्य आहे एक सराव म्हणून आपल्या शैक्षणिक परिस्थितीच्या सर्व मर्यादा असूनही आपण केलेल्या उपक्रमांची यादी करा आपल्या विद्यार्थ्यांद्वारे अधिक चांगले शिक्षण सुलभ करण्यासाठी कृपया आपण जे उपक्रम हाती घेतले आहेत जे आपल्याला अधिक चांगल्या शिक्षणाकडे नेले आहे असे जास्तीत जास्त 500 शब्दांमध्ये आमच्यासह सामायिक करा आणि आम्हाला या पत्त्यावर पाठवा मी सांगितल्याप्रमाणे हे शेवटचे युनिट आहे आणि मला आशा आहे की टेल करण्यास आपले स्वागत आहे धन्यवाद